विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आपण अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पीय धोरणाबद्दल जाणून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत आणि अर्थसंकल्पाचा व्यवस्थापकीय निर्णय घेताना महत्त्वपूर्ण साधन म्हणून उपयोग होतो त्यासोबतच ऑपरेटिंग आणि आर्थिक नियंत्रणामध्ये कामकाजाचा अभ्यास करणे शक्य होते तर मागील वर्गात आपण शिकलो की अर्थसंकल्प कसे तयार करावे मी तुम्हाला मागील वर्गात सांगितले होते की ऑपरेटिंग बजेटचा शेवट म्हणजे बजेट नफा आणि तोटा खाते किंवा उत्पन्न विवरणपत्र तयार करणे आणि आर्थिक बजेटचा शेवट म्हणजे अर्थसंकल्पित बॅलन्स शीट तयार करणे परंतु अर्थसंकल्पित नफा आणि तोटा खाते आणि अर्थसंकल्पीय ताळेबंद गाठण्यापूर्वी आम्हाला बरीच वेळापत्रके तयार करावे लागतील आणि ती वेळापत्रक आपल्याला नफा तोटा खात्यावर आणि ताळेबंदात घेण्यास मदत करेल तिसरे स्टेटमेंट जे रोख बजेट आहे तेदेखील कधीकधी असे वेळापत्रक मानले जाते की रोख अंदाजपत्रकाची माहिती शेवटी शिल्लक पत्रकात घेतली जाईल कारण शेवटी रोख रक्कम बॅलन्स शीटमधील मालमत्ता म्हणून दर्शविली जाते म्हणून आम्हाला शेवटी ऑपरेटिंग बजेट तयार करावे लागेल आणि ऑपरेटिंग बजेटचा शेवट नफा आणि तोटा खाते असेल आणि आर्थिक बजेटचा शेवट अर्थसंकल्पित ताळेबंद असेल आता मागील वर्गात आम्ही पहिल्या दोन वेळापत्रकांविषयी शिकलो की प्रथम दोन वेळापत्रक कसे तयार करावे कारण कोणत्याही अर्थसंकल्पाची सुरुवात नेहमीच विक्रीच्या पूर्वानुमानानुसार असते म्हणजे क्रियाकलाप आपण ज्या क्रियाकलापांचे स्तर पार पाडणार आहोत जर ती एखादी उत्पादन संस्था असेल किंवा सेवा देणारी संस्था किंवा दुसरी कोणतीही संस्था असेल तर कोणत्याही संस्थेचा शेवटचा मुद्दा म्हणजे शेवटचा निकाल काय आहे त्यांना किती विक्री मिळवायची आहे बाजारात किती विक्री करायची आहे बाजारात विक्री करण्याचे त्यांचे काय नियोजन आहे आणि जर आपणास हे माहित असेल की हे आमच्या विक्रीचे लक्ष्य आहे तर ही बाजारातील अंतिम कामगिरी असेल कारण शेवटचे परिणाम म्हणजे आपण जे काही तयार करता जर आपण ते बाजारात विकण्यास सक्षम असाल तर आम्ही यशस्वी संस्था आहोत तर आगामी बजेटच्या धोरणांमध्ये किंवा बजेटच्या कालावधीत किती असेल कदाचित ते एका महिन्यासाठी असेल कदाचित तिमाहीसाठी 6 महिने असेल किंवा आपल्या 1 वर्षासाठी किंवा त्याहूनही अधिक बजेटच्या प्रकारावर अवलंबून असेल आम्ही बाजारात किती विक्री करणार आहोत म्हणून आम्ही शिकलो की विक्रीचे वेळापत्रक तयार करून आम्ही सर्व प्रकारच्या अर्थसंकल्पीय धोरणांची सुरुवात केली पाहिजे की आपण किती विक्री करणार आहोत आणि त्या विक्रीच्या वेळापत्रकातही आम्ही अपेक्षित असावे की त्यापैकी बाहेर आम्ही एकूण विक्री साध्य करणार आहोत रोकड वर किती विक्री होणार आहेत आणि क्रेडिटवर किती विक्री होणार आहे तर या प्रकरणातील माहिती पाहता आम्हाला असे आढळले आहे की आम्ही जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांच्या केवळ 1 चतुर्थांशसाठी अर्थसंकल्प तयार करीत आहोत म्हणून आम्हाला आढळले की आपण एकूण विक्रीबद्दल बोलायचे तर एकूण विक्रीमध्ये केवळ 10 टक्के रोख विक्री आणि उर्वरित विक्री ही क्रेडिट विक्री आहे म्हणून आम्ही असा अंदाज केला आहे की 3 महिन्यांच्या कालावधीत आपण 1 5 million डॉलर्स किंवा कदाचित बाजारातल्या 15 लाख किमतीच्या डॉलर्सला विकणार आहोत आणि जर आम्ही ते 3 महिन्यांत विभागले तर किती विक्री अपेक्षित आहे म्हणजेच जून महिन्यात 700 हजार डॉलर्स आणि जुलै महिन्यात 400 हजार डॉलर्स आणि ऑगस्ट महिन्यात 400 हजार डॉलर्स आणि नंतर आम्हाला पुढील वेळापत्रक बद्दल शिकलो आणि ते पुढील वेळापत्रक कसे होते ते म्हणजे बाजारात विक्री करताना 10 टक्के गोळा केले जातात तर याचा अर्थ रोख विक्री आहे परंतु उर्वरित 90 टक्के आम्ही कसे संग्रहित करणार आहोत म्हणून आम्ही एक वेळापत्रक तयार केले होते आणि आम्हाला माहिती मिळाली की रोख वसुलीचे बिल जून महिन्यात 376 हजार ते जुलै महिन्यात 607000 पर्यंत असेल आणि मग आम्ही ऑगस्ट महिन्यात त्या 454 हजार बद्दल बोलू बरोबर म्हणून हे विक्री संग्रहात जात आहेत आता आम्ही पुढील वेळापत्रकात जाऊ आणि पुढील वेळापत्रक खरेदी अंदाजपत्रक तयार करीत आहे कारण आपण बाजारात विक्री करण्यापूर्वी जर आपण उत्पादन करणार आहोत आणि आपण एखादे उत्पादन तयार करणार असाल तर आपल्याला काही खर्च करावा लागणार आहे आणि जर त्या परिस्थितीत एखादी उत्पादन संस्था असेल तर दोन ब्रॉड हेड्स मध्ये खर्च करतो एक म्हणजे भौतिक खर्च आणि दुसरे म्हणजे ऑपरेटिंग खर्च ज्यात आपण खर्च करणार आहोत म्हणून आम्हाला दोन वेळापत्रक तयार करावे लागतील एक म्हणजे खरेदीचे वेळापत्रक ते कच्च्या मालाची खरेदी आहे पुढील खरेदींसाठी देय देण्याचे वेळापत्रक असेल आणि तिसरे वेळापत्रक ऑपरेटिंग खर्चाच्या उत्पादन प्रक्रियेसंदर्भात असेल म्हणून आम्हाला त्या प्रकरणात पहावे लागेल जे खरेदीच्या संदर्भात दिलेली माहिती आहे आपण हे काळजीपूर्वक वाचल्यास आपल्याला लक्षात येते की विक्रीवरील सरासरी नफा 60 टक्के आहे आता सीओजीएसमध्ये काय समाविष्ट आहे त्या 60 टक्के मध्ये तुम्हाला दोन व्यापक गोष्टींचा समावेश करावा लागेल एक म्हणजे भौतिक खर्च कच्चा माल खर्च आणि दुसरा ऑपरेटिंग खर्च परंतु या प्रकरणात ऑपरेटिंग खर्चाची माहिती आम्हाला स्वतंत्रपणे दिली जाते पगार वेतन आणि कमिशन विक्रीच्या सरासरी 20 टक्के याप्रमाणे हा खर्च आम्हाला देण्यात आला आहे इतर सर्व परिवर्तनीय खर्च विक्रीच्या 4 टक्के आहेत याचा अर्थ असा आहे की जर हा खर्च स्वतंत्रपणे सर्व ऑपरेटिंग खर्च करून आम्हाला देण्यात आला असेल तर याचा अर्थ असा आहे की आम्ही विकल्या जाणाऱ्या मालाच्या किंमतीच्या 60 टक्के खर्चाचा विचार फक्त कच्च्या मालाची किंमत म्हणून केला पाहिजे तर ही एकूण किंमत असेल 60 टक्के कच्च्या मालाची किंमत आणि इतर परिचालन खर्च जे पगार वेतन कमिशन आणि इतर चल खर्च आहेत तर ही एकूण विक्री चांगली होईल 40 टक्के gross profit आहे याचा अर्थ 60 टक्के विकलेल्या मालाची किंमत आहे आणि या 60 टक्के मध्ये साहित्य तसेच इतर खर्चाचा समावेश आहे इतर खर्च स्वतंत्रपणे आम्हाला दिला जातो जो विक्रीच्या 24 टक्के आहे म्हणजे 60 टक्के मधील उर्वरित रक्कम म्हणजे सामग्रीची किंमत आहे म्हणून आपण गृहित धरले पाहिजे की ही सामग्रीची किंमत आहे आणि आम्ही ज्या प्रकारे खरेदी करणार आहोत त्याची ही किंमत आहे तर याचा अर्थ 60 टक्के काय आहे आता हे काय स्पष्टपणे लिहिले गेले आहे आपण पुन्हा हे वाचलात तर येथे काय लिहिले आहे हे धोरण आहे की प्रत्येक महिन्यात विकल्या जाणाऱ्या मालाच्या किंमती या ठरविलेल्या विक्रीच्या मालाच्या किमती एवढी आहे पुढील महिन्यांच्या विक्री केलेल्या वस्तूंच्या अंदाजित किंमतीची तुलना करण्यासाठी प्रत्येक महिन्यात पुरेशी यादी मिळवणे हे धोरण आहे सर्व खरेदीची किंमत खरेदी केलेल्या महिन्यानंतर देण्यात येतात याचा अर्थ आम्ही जून महिन्यात जे काही खरेदी करत आहोत ते जुलै महिन्यात देय देऊ आणि आम्ही जे काही खरेदी करतो त्याचा अर्थ कच्चा माल आम्ही जुलै महिन्यात खरेदी करत आहोत त्यासाठी देय दिले जाईल ऑगस्ट मध्ये याचा अर्थ असा की या फर्मला पुरवठादारांकडून 1 महिन्याचा कालावधी किंवा 30 दिवसांचा कालावधी मिळतो म्हणजे कच्च्या मालाच्या देयकासाठी किंवा कच्च्या मालाच्या खरेदीसाठी देय देण्याच्या खरेदीच्या महिन्यात त्यांना काळजी करण्याची गरज नाही ते कच्चा माल खरेदी करू शकतात त्यांची उत्पादन प्रक्रिया सुरू होईल आणि 1 महिन्यानंतर मागील महिन्यात आम्ही किती खरेदी केली याबद्दल त्यांना काळजी करावी लागेल आम्हाला चालू महिन्यात पैसे द्यावे लागतील आणि त्या संदर्भात आम्हाला काय करावे लागेल मागील महिन्यात आम्ही जे खरेदी केले ते आम्हाला चालू महिन्यात १०० टक्के द्यावे लागेल म्हणून आता या प्रकरणात आम्ही 1 चतुर्थांश जून जुलै आणि ऑगस्टसाठी अर्थसंकल्प तयार करीत आहोत याचा अर्थ असा आहे की जून महिन्यात जे देय देणार आहोत आहोत ते मे महिन्यात आम्ही खरेदी केली आहे स्पष्ट आहे जे आपण जून महिन्यात खरेदी करणार आहोत आम्ही त्यासाठी पैसे देणार आहोत जुलै महिन्यात व जे आपण जुलै महिन्यात खरेदी करणार आहोत त्याचे देय ऑगस्ट महिन्यामध्ये दिले जाईल वेळापत्रक तयार करताना आपल्याला मे महिन्याच्या खरेदीसंदर्भात त्या वेळापत्रकात दर्शवावे लागेल कारण अन्यथा आपण हे जाणू शकणार नाही की जून महिन्यात कच्च्या मालाच्या खरेदीच्या तुलनेत रोख रक्कम बाहेर चालली आहे म्हणून आम्हाला आता हे वेळापत्रक तयार करावे लागेल आणि ते म्हणजे खरेदीचे बजेट किंवा खरेदीचे वेळापत्रक आणि हे खरेदी वेळापत्रक किंवा खरेदी बजेट तयार करताना किती महिन्यांसाठी माहिती विचारात घ्यावी लागेल 4 महिने आम्हाला ती माहिती खात्यात घ्यावी लागेल ती म्हणजे 4 महिन्यांची माहिती म्हणजे याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण ही 4 महिन्यांची माहिती विचारात घेता आपण येथे काय करणार आहोत आम्ही प्रथम खरेदी अंदाजपत्रक तयार करणार आहोत हे खरेदीचे बजेट आहे या खरेदी अर्थसंकल्पात आम्ही काय करणार आहोत येथे पहिला column तपशीलवार आहे हा मे जून जुलै महिन्यांचा आहे आणि उर्वरित ऑगस्ट आहे म्हणून आम्हाला येथे तपशील लिहावा लागेल बरोबर आणि आम्ही येथे मे लिहावे लागेल हा जून आहे हा जुलै आहे आणि ही ऑगस्ट आहे ऑगस्ट साठी ही माहिती आम्हाला ऑगस्टमध्ये घ्यावी लागेल तर याचा अर्थ असा होऊ शकेल की आम्ही जे ऑगस्टला घेणार आहोत त्याची माहिती असू शकते म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण ही माहिती किती महिने घेणार आहोत आम्ही ही माहिती 4 महिन्यांसाठी घेणार आहोत आपण गोंधळ करू नका कारण जेव्हा आपण 3 महिन्यांसाठी अर्थसंकल्प तयार करीत असतो तेव्हा आपण या वेळापत्रकात 4 महिने माहिती का घेत आहोत अट अशी आहे की चालू महिन्यात खरेदीसाठी पेमेंट केले जाईल आम्ही पुढच्या महिन्यात पण पेमेंट करणार आहोत म्हणून आम्हाला येथे ठेवावे लागेल आम्ही हे वेळापत्रक खरेदीच्या पेमेंटसाठी तयार करणार आहोत हे फक्त कच्च्या मालाच्या खरेदीचे वेळापत्रक आहे म्हणून आम्हाला शोधून काढावे लागेल कारण आपण जून महिन्यात पुढील वेळापत्रक तयार कराल तेव्हा आपल्याला हे समजेल की जून महिन्यात आपल्याला किती पैसे द्यावे लागतील जे आपल्याला केवळ माहितीवर येईल मे महिन्यात आम्ही किती खरेदी केली आहे या खरेदीच्या वेळापत्रकानुसार आम्ही येथे 4 महिने घेत आहोत तर पुढील वेळापत्रकात खरेदी वितरण बजेट 4 महिने नव्हे तर फक्त 3 महिने घेईल म्हणून आम्ही ती माहिती येथे ठेवत आहोत आता अट म्हणजे काय आम्ही किती खरेदी करणार आहोत म्हणजे या प्रकरणात येथे काय लिहिले आहे या प्रकरणात असे लिहिलेले आहे की पुढील महिन्यातील चांगल्या विक्रीच्या प्रस्तावित किंमतीच्या बरोबरीसाठी प्रत्येक महिन्यात पुरेशी यादी मिळविली जाते पुढील महिन्यात विक्री केलेल्या मालाची अंदाजित किंमत म्हणजे पुढील महिन्यात प्रक्षेपित वस्तूंची विक्री काय होते आम्ही जून महिन्यात विक्री कशी करणार आहोत आपणास येथे अंदाजे विक्री माहिती दिली आहे जी 700 हजार डॉलर्स आहे आमच्या विक्रीची रक्कम जून महिन्यात 7 लाख डॉलर्स होणार आहे मग याचा अर्थ असा आहे की सीओजीएस काय आहे 60 टक्के कारण 40 टक्के तर निव्वळ नफा आहे म्हणून भौतिक खर्च 60 टक्के असेल जो आम्ही मे महिन्यात खरेदी करतो पण आपण 60 टक्के विक्री जूनमध्ये करणार आहोत तर जून महिन्यात किती विक्री होईल 700 हजार आणि त्यातील 60 टक्के काय आहे त्यातील 60 टक्के म्हणजे 420 हजार होईल तर मग आपण इथे काय लिहीणार आहोत पुढील महिन्याच्या विक्रीच्या 60 टक्के इतक्या कच्च्या मालाची खरेदी आपण करतो तर पुढच्या महिन्यातील विक्री काय आहे 700 हजार आणि 60 टक्के काय आहे ते 420 हजार डॉलर्स असणार आहे म्हणूनच पुढील महिन्याच्या खरेदीच्या 60 टक्के इतकेच कच्च्या मालाची खरेदी आहे तर हे 420 हजार डॉलर्स याचा अर्थ असा आहे की आम्ही मे महिन्यात खरेदी करणार आहोत आणि ही रक्कम आम्ही वापरणार आहोत म्हणून मी येथे 420 हजार डॉलर्सचे चिन्ह ठेवत आहे त्याचप्रमाणे जून महिन्यात आम्ही किती विक्री करणार आहोत या विक्रीवर अवलंबून जून महिन्यात खरेदी होणार आहे जून महिन्यात आम्ही विक्री करणार आहोत असे म्हणतात सॉरी जून मध्ये 7 लाख घेतले पण जुलै महिन्यात आपण किती विक्री करणार आहोत आम्ही विक्री करणार आहोत ती 400 हजारांची आहे तर त्यासाठी 400 हजारांचा जून महिन्यात कच्चा माल खरेदी करावा लागेल आणि ते किती होणार आहे 60 टक्के किती होणार आहे 240 हजार होय 240 हजार डॉलर्स आणि जुलैच्या महिन्यात आम्ही पुढच्या महिन्याच्या विक्रीच्या 60 टक्के इतकीच खरेदी करणार आहोत आणि ऑगस्टमध्ये आम्ही किती विक्री करणार आहोत ऑगस्ट महिन्यात विक्री होणार आहे म्हणजेच 240 हजार डॉलर्स म्हणजे एकूण विक्री 4 लाख होणार आहे तर आमची 60 टक्के म्हणजेच 240 हजार डॉलर्सची खरेदी होणार आहे आणि ऑगस्ट महिन्यात आम्ही किती विकत घेत आहोत खरेदी करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात आम्ही किती खरेदी करणार आहोत आम्ही ऑगस्ट महिन्यात खरेदी करणार आहोत सप्टेंबर महिन्यांच्या विक्रीच्या 60 टक्के आणि सप्टेंबरमध्ये विक्री किती आहे 3 लाख डॉलर्स मधील 60 टक्के म्हणजे 180 हजार डॉलर्स 180 हजार डॉलर्स ची एकूण खरेदी होणार आहे आमच्याकडे इतर कोणतीही माहिती नाही म्हणून याचा अर्थ असा की आपण येथे असे लिहू शकता या माहितीमध्ये 1 महिन्यांच्या क्रेडिटवर एकूण खरेदी किती होणार आहे मे महिन्यात 420 हजार डॉलर म्हणजे जून महिन्यात 240 हजार डॉलर जुलै महिन्यात 240 हजार आणि ऑगस्ट महिन्यात 180 हजार आहे तर हे वेळापत्रक संपले आहे आता आम्ही वेळापत्रक आधीच तयार केले होते आणि हे वेळापत्रक तयार झाले आहे म्हणून आपल्याला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही आम्हाला माहित आहे की या वेगवेगळ्या महिन्यांत आम्ही किती खरेदी करणार आहोत हे आता स्पष्ट झाले आहे तर किती खरेदी करायची आहे तयार आहे मे म आहेध्ये आम्ही खरेदी करणार आहे 420 हजार किमतीच्या डॉलर्स जून मध्ये 240 हजार डॉलर्स जुलैची खरेदी 240 हजार डॉलर्स असेल आणि ऑगस्टमध्ये 180 हजार डॉलर्स असेल जी सप्टेंबर महिन्यातील एकूण विक्रीच्या 60 टक्के असेल त्यामुळे हे वेळापत्रक आमच्याकडे तयार आहे जे खरेदी बजेट किंवा खरेदी बजेटचे वेळापत्रक म्हणून ओळखले जाते आता आम्ही पुढील वेळापत्रकात जाऊ आणि ते वेळापत्रक म्हणजे खरेदीचे वितरण खरेदीचे वितरण म्हणजे आम्ही केलेल्या खरेदींसाठीचे वेळापत्रक आहे मग आम्ही त्याचे वितरण कसे करणार आहोत आता आम्हाला मे महिना येथे ठेवण्याची गरज नाही कारण आम्ही जूनचा अर्थसंकल्प तयार करत आहोत पण आम्ही खरेदी केलेल्या कामाचे वेळापत्रक तयार केले आहे की आम्ही जून महिन्यात केलेल्या खरेदीसाठी जून महिन्यात किती पैसे देणार आहोत म्हणून आम्हाला साहित्य खरेदी केल्यामुळे रोख रकमेचा शोध घ्यावा लागेल आपणास पु पुन्हा तेच कॉलम तयार करावे लागतील ज्यात पर्टिक्युलर व महिने आहेत तर मग आम्ही येथे तपशीलवार तपशील लिहित आहोत जेणेकरुन आधी आम्ही येथे लिहू म्हणजे मागील महिन्याच्या खरेदीसाठी देय देणे मागील महिन्याच्या खरेदीचे देय आणि आम्ही येथे काय ठेवत आहोत फक्त एका संदर्भासाठी मी येथे जून ठेवत आहे त्यानंतर मी जुलै येथे ठेवत आहे आणि मग मी येथे ऑगस्ट ठेवत आहे तर आम्ही देयके देणार आहोत मागील महिन्यांच्या खरेदीसाठी देय मागील महिन्यांच्या खरेदीसाठी आम्ही किती पैसे देणार आहोत ते म्हणजे मे महिन्यात आम्ही जूनच्या विक्रीची 60 टक्के बरोबरीची खरेदी केली म्हणून जूनमध्ये आम्ही मे महिन्यात केलेल्या खरेदीसाठी पैसे देणार आहोत मग आम्ही ते किती पैसे देणार आहोत ते म्हणजे 420 हजार डॉलर्स ही माहिती मागील वेळापत्रकातून आपल्याकडे आली आहे दुसऱ्या वर्षी किती जाईल जुलै महिन्यात आम्ही आम्ही जून महिन्यात केलेल्या खरेदींसाठी पैसे देणार आहोत आणि या ऑगस्टमध्ये आम्ही ही रक्कम 240 हजार रुपये देणार आहोत जी आम्ही जुलै महिन्यात खरेदी केली आता प्रश्न उद्भवतो आम्ही ऑगस्ट महिन्यात केलेल्या खरेदींसाठी पैसे देणार आहोत तेव्हा सप्टेंबर महिन्यात विक्रीसाठी ती रक्कम आम्ही आता देणार नाही फक्त रोकड बाहेर जाणे किती आहे कच्चा माल खरेदी केल्यावर 420 हजार डॉलर्स जूनच्या महिन्यात 240 हजार डॉलर्स साहित्याच्या खरेदीसाठी जुलै महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात 240 हजार डॉलर्स योग्य आता आम्ही ऑगस्ट महिन्यात केलेल्या खरेदीचे काय आपल्याकडे जी रक्कम आहे ती रक्कम देय खाती दर्शविली जाईल ही रक्कम देय खाती दर्शविली पाहिजे आणि ही रक्कम किती आहे काहीही देय देणारी खाती नाहीत जूनमध्ये देय काही शिल्लक नाही आणि जुलैमध्ये देय द्यायचे काही शिल्लक नाही तर ऑगस्ट महिन्यात आपण हे दर्शवित आहात की 180 हजार डॉलर्स हे देय खाती असतील हे अद्याप बाकी आहे म्हणून आता ही रक्कम कुठे जाईल ही माहिती जी420 हजार 240 हजार 240 हजारची देय आहे ती रोख अर्थसंकल्पात जाईल कारण यामुळे रोख बाहेर जाईल आणि ती आम्हाला रोखीच्या बजेटमध्ये दाखवावी लागेल परंतु हे 180 हजार रुपये कोणत्याही रोख रकमेचा प्रवाह होणार नाही म्हणून हे 180 हजार रुपये थेट येथून ताळेबंदात जातील आणि आम्ही देय नाही जोपर्यंत आम्ही अर्थसंकल्पात पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही पुढील भागासाठी तयारी करणार आहोत तर हे दर्शविले जाईल म्हणजे आमच्याकडे दोन माहिती आहे एक म्हणजे वितरण 3 महिन्यांत रोख बजेटमध्ये जाईल आणि दुसरी माहिती जी देय आहे आता आम्ही कोणतीही देय दिले नाही जर या रकमेवर कोणतेही पेमेंट केल्यास ही रक्कम रोख बजेटमध्ये कोठेही ठेवली जाणार नाही कारण तेथे रोख रक्कम नाही तर ही माहिती थेट ताळेबंदात जाईल कारण अद्याप या तिमाहीत कंपनीवर हे एक उत्तरदायित्व आहे या तिमाहीच्या अखेरपर्यंत ऑगस्ट महिन्यापर्यंत ते फर्मवरचे उत्तरदायित्व असेल आणि आम्हाला ते दर्शवावे लागेल या तिमाहीसाठी आम्ही तयार करीत असलेल्या तिमाही ताळेबंदातील हे उत्तरदायित्व बजेटचे त्रैमासिक शिल्लक पत्रक आहे तर याचा अर्थ असा आहे की आमच्याकडे खरेदीचे वेळापत्रक तयार आहे आणि आम्हाला हे माहित आहे की रोख बहिर्गमन किती होणार आहे किती उत्तरदायित्व असणार आहे आणि ही माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे आता पुढील ऑपरेटिंग खर्च बजेट आणि त्यांचे देयके आहेत ऑपरेटिंग खर्च ऑपरेटिंग खर्च बजेट आणि त्यांचे देय आता पुन्हा आम्ही हे जून जुलै ऑगस्ट म्हणून घेणार आहोत आणि ऑपरेटिंग खर्च किती जाईल आम्हाला पगार वेतन कमिशन या दोन प्रमुखांच्या खाली दिले गेले आहे आपण या प्रकरणात परत जाऊ या येथे किती लिहिले आहे आम्हाला स्पष्टपणे दिले गेले आहे की पगार वेतन आणि कमिशन सरासरी विक्रीचे 20 टक्के इतर सर्व चल खर्च विक्रीच्या 4 टक्के आहेत बरोबर भाडे मालमत्ता कर आणि विविध वेतनश्रेणी आणि इतर वस्तूंसाठी मासिक 55 हजार डॉलर्सचा खर्च निश्चित करा तर याचा अर्थ असा आहे की केवळ निश्चित खर्चाचे दरमहा देय 55 हजार डॉलर्स असते म्हणून त्यासाठी वेळापत्रक तयार करण्याची आवश्यकता नाही या प्रकरणातून थेट माहिती मिळू शकते जिथे शेवटी रोख बजेट तसेच नफा तोटा खात्यात जायचे आहे तर ऑपरेटिंग खर्चासाठी तुम्ही एकतर दोन भागामध्ये विभाजन करू शकता प्रथम २० टक्के आणि नंतर 4 टक्के किंवा तुम्ही असे म्हणू शकता की शेवटी आम्ही विक्रीच्या 24 टक्के म्हणजेच पगार वेतन आणि कमिशन या पैशावर देय देत आहोत आणि इतर चल खर्च तर हे एकत्र 24 टक्के घ्या आणि पगार वेतन आणि कमिशनच्या 24 टक्के गणना करुन ही वस्तू ठेवा आणि केवळ एका वस्तूच्या खाली ठेवले जेणेकरुन आम्हाला अनावश्यकपणे तयार केलेली आणि आवश्यक नसलेली माहिती तयार करणे आवश्यक नाही तर इथे तपशील काय आहे पगार वेतन कमिशन आणि इतर चल खर्चासाठी देय जून महिन्यात आम्ही किती पैसे देणार आहोत किती रक्कम काम करते जर आपण ज्या विक्रीबद्दल बोलत आहोत त्या पैशांची आपण गणना केली तर तेवढे होणार आहे जर तुम्ही 20 टक्के मोजले तर जून महिन्यात विक्री 7 लाख आहे त्यातील 20 टक्के किती टक्के होणार आहे ते 140 हजार होतील आणि त्याच्या 4 टक्के किती होणार आहे ते 28 हजार आहे तर एकूण अर्थः आपण पगार वेतन आणि कमिशन आणि मासिक विक्रीच्या 24 टक्के दराने इतर बदलू खर्च करू शकता तर आमची विक्री 700 हजार आहे तर किती खर्च होणार आहे 168 हजार डॉलर 168 हजार येथे किती होणार आहे हा खर्च किती होणार आहे 4 लाखांची विक्री तर ती 96 हजार डॉलर्स असणार आहे आणि इथे पुन्हा 90 हजार डॉलर्स आहेत आता इतर कोणतेही खर्च नाहीत त्यामुळे खर्चाचे एकूण पेमेंट होणार आहे खर्चाचे एकूण पेमेंट किती होणार आहे पुन्हा 168 हजार डॉलर 96 हजार डॉलर हा ऑपरेटिंग खर्चामुळे रोख खर्च असेल तर तुम्ही विक्री केलेल्या मालाची किंमत ही एकूण भौतिक खर्च असेल जी विक्रीच्या 60 टक्के आहे जेणेकरून त्या महिन्यात रोख बहिर्गमन होईल आणि दुसरा भाग म्हणजे ऑपरेटिंग खर्च जो अंशतः बदलू शकतो अंशतः निश्चित म्हणून बदलता खर्च जे पगार वेतन आणि कमिशन आणि इतर चल खर्चाच्या अनुसूचीमध्ये एकत्रित केले गेले आहेत आणि आम्हाला माहिती आहे की हे देय 168 हजार 168 हजार आणि 96 हजार असणार आहे शिल्लक खर्च म्हणजे फक्त एक वस्तू 55000 दर महिना इथे शेड्यूल तयार करण्याची गरज नाही कारण या प्रकरणातून माहिती मिळते की हा आपला रोख बजेट आणि नफा तोटा खाते अंदाजपत्रक नफा आणि तोटा खाते किंवा अंदाजपत्रक उत्पन्न विधान आहे असे म्हणता येईल म्हणून ही माहिती पाहताना आणि नफा तोटा खाते रोख प्रवाह विवरणपत्र किंवा रोख बजेट आणि बजेटचे ताळेबंद तयार करण्यापूर्वी होणारी पार्श्वभूमी कार्य पाहणे गरजेचे होते आम्हाला काही वेळापत्रक तयार करावे लागले होते आणि आता फक्त तेच वेळापत्रक आवश्यक आहे प्रथम आम्हाला विक्रीचे वेळापत्रक विक्री संकलनाचे वेळापत्रक खरेदीचे वेळापत्रक खरेदीचे वेळापत्रक ऑपरेटिंग खर्चाचे वेळापत्रक आवश्यक आहे म्हणजेच आता आम्ही स्पष्ट केले आहे की आपण एका महिन्यात विक्रीची विशिष्ट रक्कम विकणार असाल तर कसे आम्ही त्यासाठी तयार करणार आहोत भौतिक खर्च किती होणार आहे परिचालन खर्च किती होणार आहे म्हणून आपले सर्व इनपुट आणि आउटपुट वेळापत्रक आपल्यासह सज्ज आहे आता ही वेळापत्रक किंवा या वेळापत्रकांमधून दिलेली माहिती थेट तिसर्या महत्त्वाच्या शेड्यूलवर जाऊ शकते ज्याला आपण कधीकधी बजेट म्हणू शकतो कारण ते आर्थिक अर्थसंकल्पाचा एक भाग आहे तर अर्थसंकल्पित ताळेबंद आणि नफा तोटा खाते तयार करण्यापूर्वी आम्ही बजेटची Cash Flow Statement तयार करू आणि म्हणजेच आम्हाला आवश्यक असलेली माहिती मिळेल जेणेकरुन आम्हाला किती रक्कम आवश्यक आहे आणि आम्ही किती रक्कम भरणार आहोत हे शोधू शकाल तर याचा अर्थ असा आहे की आम्ही ही माहिती वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या खात्यांवरील दर्शवित आहोत तर याचा अर्थ असा आहे की जर आपण याबद्दल बोललो तर एकूण उत्पन्न आणि खर्च नफा आणि तोटा खात्यात दर्शविला जाईल आणि त्यानंतर रोख बजेट आणि नंतर अर्थसंकल्पित बॅलन्स शीट तयार करावा लागेल म्हणून आता आम्ही आर्थिक अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी त्या आर्थिक अर्थसंकल्पाचे दोन घटक म्हणजे रोकड अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पित ताळेबंद पाहणार आहोत म्हणून मला असे वाटते की आपण ऑपरेटिंग बजेट वेळापत्रक तयार केले प्रथम आपण नफा आणि तोटा खाते तयार करण्याबद्दल शिकू आणि ते म्हणजे ऑपरेटिंग बजेटचा शेवट ते म्हणजे बजेट नफा आणि तोटा खाते आणि नंतर आपण बजेट कॅश फ्लो स्टेटमेंट किंवा रोख बजेट किंवा अर्थसंकल्पित ताळेबंद तयार करणे शिकू खूप खूप धन्यवाद